तर आता याकडे उपाय म्हणून पाहूया हे तथाकथित परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स ओके म्हणून मी नमूद केल्याप्रमाणे हे १९९४ मध्ये बेरेन्गर ने प्रस्तावित केलेल्या क्षेत्रात एक तुलनेने नवीन विकास आहे आणि त्यानंतर बर्याच लोकांनी त्याच कल्पना पुनर्विभाजित केल्या आणि दुरुस्ती केली आहे आता या पासून आपल्याला मिळणाऱ्या दोन फायद्यांची यादी करू तर सर्वप्रथम ते कार्यरत असलेल्या सर्व कोनात तरंगांचे निरीक्षण करते तर कोणत्याही कोनासाठी आणि दुसरे हे आहे हे इव्हॅन्सेंट तरंगांसाठी कार्य करते तर एका अर्थाने ही आमची इच्छा यादी आहे आणि निसर्ग आपल्यासाठी इतका दयाळू आहे की या तथाकथित पीएमएलगोष्टी त्या दोन्ही दृश्यात्मक वस्तूंचे समाधान करतात म्हणूनच या क्षेत्रातील एक चांगला शोध आहे आता आपण हे तयार करण्याचा प्रयत्न करूया मी तयार करण्यापूर्वी प्रथम आपल्याला थोडी प्रेरणा देऊ इच्छितो हा कॉम्पुटेशनल डोमेन आहे आणि तरंग येथे येत आहे कदाचित या कोनातून वेगवेगळे कितीही वेगळे असतील आणि बाउंडरी बद्दल बोलत आहे तर या दोन्ही बाउंडरी महत्त्वाच्या नाहीत तर तरंग येथे सर्व कोनातून येत आहेत आणि आम्हाला आढळले आहे की एबीसी च्या सहाय्याने ते प्रतिबिंबित होतात आता जर मला ते प्रतिबिंब नको असेल तर एक तरंग त्याच्यावर जे काही येते ते निरीक्षण करेल जर मी कोणत्या तरी मार्गाने त्यावर काय पडतेय याचे निरीक्षण करू शकलो तर तिथे प्रतिबिंब नसेलबरोबर म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपण एखाद्या खोलीत गेलात आणि तुम्ही काही बोललात तर ते भिंती कडून परावर्तीत होते परंतु जर भिंतींमध्ये काही शोषक मटेरियल असेल तर आपण आपला प्रतिध्वनी ऐकू शकणार नाही म्हणजे कोणतेही परावर्तन नाही तर अशी कल्पना आहे की कदाचित मी असे एखादे मटेरियल घातले की जे शोषून घेऊ शकते आता मी एक सामान्य मटेरियल ठेवू शकतो का मी फक्त मोठा लॉस कॉइफिसिएंट असलेले काही ठेवले तर ते काम करेल रिफ्रॅक्टिव इंडेक्स मध्ये काही विशिष्ट बदल आहे बरोबर तर एन १एन१ हा नॉर्मल इन्सिडन्स साठीही रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट आहे आता जर एन १ व्यतिरिक्त काहीही असेल तरी रिफ्लेक्शन असेल जरी ते कॉम्प्लेक्स असले तरी बरोबर लॉसी माध्यमासाठी रिफ्लेक्टिव इंडेक्स एन कॉम्प्लेक्स होतो जरी लॉस असला तरी रिफ्लेक्शन होईल तर आपण या सभोवताली कसे पोहचाल असे दिसत नाही की केवळ शुद्ध शोषक मटेरियल ते करत नाही यासाठी इतर कोणते सर्जनशील उपाय आहेत विद्यार्थीः खूप चांगले बरोबर तर एक म्हणजे लॉस तर असे म्हणू एन १एन१ ही नॉर्मल इन्सिडन्ससाठी ची साधी रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट केस आहे जी एन आहे बरोबर तर सूचना म्हणजे एन करा म्हणजे लॉस हळू हळू वाढवा बरोबर हळूहळू साठी अधिक तांत्रिक शब्द कोणता आहे अॅडियाबॅटिक आपल्याला हळूहळू वाढ पाहिजे आहे म्हणून असे म्हणतात योग्य शब्द अॅडिएबॅटिक आहे तर समजा दुसर्या शब्दात समजा की ही येथे बाउंडरी आहे बरोबर 0 आणि लॉस भाग आपण काय करू शकता तर हा लॉस भाग वाढवू शकता बरोबर आणि येथे असलेली बाउंडरी ही आपली बाउंडरी आहे तर बाउंडरी वर एन चे मूल्य किती आहे 0 लॉस बरोबर तरबाउंडरी च्या शेवटी एन १ मग मी सुरू करतो तर काही प्रमाणात तरंग आत प्रवेश करतील कारण असे दिसते की आतमध्ये काहीच नाही ते हळूहळू आत प्रवेश करतील आणि हळूहळू लॉस भाग वाढवून आपण हळूवारपणे ते शोषून घेऊ शकता तर याचा अर्थ असा आहे की काही लोक यास गरीब माणूस किंवा गरीब महिला यांचा पीएमएल म्हणतात लॉस हळूहळू वाढवा रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे तर हा एक आहे हा एक रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट रिफ्लेक्शन हा एक वाजवी मार्ग आहे सर्व कोनात काही रिफ्लेक्शन आहे या वस्तुस्थितीकडे पाहण्याचा आता आपण येथे पोहोचलो आहोत की माझी इच्छा यादी पूर्ण करण्यासाठी मला यात काही विशिष्ट प्रकारचा लॉस हवा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकतो की पीएमएल हे एक खास प्रकारची शोषक मटेरियल आहे जी प्रेरणा आपण पाहू शकता आपण अगदी सहजपणे समजून घेतले आहे आणि आपण एक प्रकारचे शोषक घेऊन आलो आहोत जिथे लॉस हळूहळू वाढत जातो तर साहित्यात पीएमएल चे दोन अर्थ आहेत तर त्यापैकी एक असे होणार आहे ज्याला आपले तर्कशास्त्र वाढवणे असे म्हणतात जे आपण त्याला शोषक मटेरियल म्हणू पण केवळ कोणतेही शोषक मटेरियल च अनीसोट्रॉपिक होईल असे नाही तर मी तुम्हाला फक्त माहिती देत आहे हे तुमच्यासाठी दिराएव्ह करणार नाही ठीक आहे तर आनिसोट्रोपिक मटेरियल आत्ता आपण फक्त आयसोट्रॉपिक मटेरियल बद्दल बोलत आहोत जिथे आपण कोणत्याही दिशेने जाल लॉस सारखाच असेल परंतु हे निष्पन्न झाले की जर मी वेगवेगळ्या दिशा मध्ये भिन्न लॉस निर्माण केल्यास मला एक फार चांगले शोषक मिळेल दुसरे अन्वेषण हे अधिक गणिताचे स्पष्टीकरण आहे ज्यास कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पद्धत म्हणतात या दोन्ही पद्धती आपल्याला पीएमएल साठी आणि ची समान मूल्ये देतात तर दोन भिन्न तरंगां मधून पाहिले गेलेले हे समान तत्व आहे पहिला तरंग भौतिकशास्त्र आधारित आहे तर दुसरा तरंग गणितावर अधिक आधारित आहे तर हे भौतिकशास्त्र आहे हे गणित आहे ओके आता आपण कोणते अर्थ निवडणार आहोत विद्यार्थीः वेळ पहा 0७४८ ठीक आहे तर आम्ही गणितावर आधारित व्याख्या निवडणार आहोत कारण गणित सोपे होते जर मी हे स्पष्टीकरण निवडले तर सोपे बरोबर भौतिकशास्त्र आधारित व्याख्या खूप आकर्षक आहे पण गणित अधिक गुंतागुंतीचे होते कारण जेव्हा माझ्याकडे एनिसोट्रॉपिक माध्यम असेल तेव्हा मला टेन्सर व त्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो बरोबर परंतु हे कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग या गोष्टीकडे पोहोचण्याचा एक अतिशय सुंदर आणि सोपा मार्ग आहे तर या कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पद्धती मध्ये आपण जे करणार आहोत ते खूप मनोरंजक ठरणार आहे तर मग आमचे नेहमीचे मॅक्सवेल चे समीकरण काय आहे या पद्धतीची सुंदरता मॅक्सवेल समीकरणासह सुरू करण्यात आहे तर आपण फक्त आपल्या नेहमीचे मॅक्सवेल चे समीकरण लिहू बरोबर तर बरोबर आणि आपण प्रकरणे सोपी ठेवूया आपण वेळेवर अवलंबून आहे असे मानू बरोबर तर हे होईल हे मी असे लिहितो बरोबर आणि या सारखीच इतर दोन समीकरणे ओके आता येथेच कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग पद्धत एक अतिशय मनोरंजक मार्ग सादर करत आहे तर हे काय सांगते आपण डेल ऑपरेटरची पुन्हा व्याख्या करू तर मी इतर दोन समीकरणे लिहितो तर तुम्हाला माहिती आहे की मी हे सर्व समीकरणा साठी करणार आहे विद्यार्थीः माझ्याबद्दल विद्यार्थी मटेरियल विद्यार्थीः हो विद्यार्थीः सर्व गोष्टी मध्ये शोषल्या जात नाहीत तर कॉम्प्लेक्स असू शकते आणि देखील कॉम्प्लेक्स असू शकते तर मी असे करतो की मी या ऑपरेटर ची पुनर्व्याख्या करतो ती अशा प्रकारे मी आत्ताच वर्णन करतो तर हे काय आहे चला तर मग आधी लिहू तर काय आहे विद्यार्थीः बरोबर या तीन पैकी प्रत्येक हो तर काय आहे बरोबर कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग हा शब्द जसे सुचवतो त्याप्रमाणे प्रत्येक कोऑर्डिनेट मी निवडलेल्या काही संख्येने वाढत जाईल आणि ती संख्या काय आहे ते अनोळखी दिसत आहे परंतु तीच पद्धत असणार आहे मी यात ऑपरेटर ची पुनर्व्याख्या करीत आहे तर मी आता भौतिक जग सोडले आहे मी गणिताच्या जगात प्रवेश केला आहे जिथे मी एक नावाचा नवीन ऑपरेटर तयार केला आहे जो भौतिक जगाशी च्या मूल्यांच्याशी सहमत आहे हे लहान आहे हे स्केलेरआहेत त्यांना कोणत्याही भौतिक मर्यादांशी काही देणे घेणे नाही तसेच हे मी फक्त लहान नोटेशन मध्ये लिहितो हे नवीन ऑपरेटर आहेत म्हणूनच जर मी हे ऑपरेटर घेतले आणि मी येथून तरंग समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या उत्तराचे स्वरूप काय असेल असे तुम्हाला वाटते तर आम्हाला माहित आहे की हे तरंग तर त्या उत्तराचे स्वरूप काय असेल असे तुम्हाला वाटते तरंग हा समीकरणा साठी चा एक उपाय आहे येथून वेळ खाली आला आहे तर त्या उत्तराचे स्वरूप काय असेल असे तुम्हाला वाटते हे तरंग समीकरणा साठी चा उपाय आहे इथून वेळ वगळण्यात आली आहे मी हे स्पष्टीकरण येथे घेतल्यास आणि मी तरंग समीकरण पुन्हा लिहितो तर काय होईल असे तुम्हाला वाटते तरीही मला या सारखेच एक तरंग समीकरण मिळेल का अंतर्ज्ञानाने तरंगा सारखाच उपाय मिळेल फक्त काय होईल कोठेतरी येईल कोठेतरी येईल तर मला तरंगा सारखाच उपाय मिळेल परंतु त्या तरंगात किंवा जो काही घातांकात असू शकेल त्याचा घटक असेल तर आपण हे कार्य करू शकाल मी तुम्हाला देत आहे अगदी सोपे आहे एकदा का हे घातले कि एकमितीय समस्या घ्या आणि हे त्यात घाला तुमच्या लक्षात येईल कि मला तरीही तरंगा सारखाच उपाय उत्तर मिळत आहे तर आपण असे म्हणू शकतो की हा एक उपाय आहे तर आता तो एक उपाय आहे मग ला काही अर्थ लावणे आवश्यक आहे म्हणून अपेक्षा करावी की हे आणि s च्या आत येतील नाहीतर त्याला कुठेतरी जावे लागेल आणि कुठलाच मार्ग नसेल तर ते रद्द करावे लागेल तर आतापर्यंत हे थोडेसे अस्पष्ट राहिले आहे परंतु आता आपण माघारी जाऊ या म्हणजे आपण एकमितीयचे उदाहरण घेऊ विद्यार्थी तिथे आहे मध्ये एक संबंध आहे तुम्ही आणखी असे विचारले पाहिजे की आणि दरम्यान संबंध आहे का उत्तर आहे होय ते संबंध कसे येतील हे आपण आता बघू म्हणजे जेव्हा आपण तरंग समीकरणे मॅक्सवेल च्या समीकरणात घालू लागतो तेव्हा ते संबंध येतात तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे इच्छित उद्दीष्टे त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण हि इच्छित हालचाल करीत आहोत तर लक्षात ठेवा हे इंजिनिअरिंग साधन आहे जे आपण करत आहोत आपण कोऑर्डिनेट ऑपरेटरच्या आत च्या स्केल करत आहोत